तर आपण या पॉली डी लायसिन बद्दल बोलत होतो आणि मी तुम्हाला सांगितले होते की तुम्ही प्रत्यक्षात बदलणाऱ्या याच्या सरफेस प्रॉपर्टीज आणि यावरील विद्युतभार कश्या प्रकारे तपासू शकता याव्यतिरीक्त तुम्ही अजून फोटोइलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोपी करू शकता ए एफ एम करू शकता कॉन्टॅक्ट अँगल मेझरमेन्ट करू शकता एकदा का तुम्ही हे एका सबस्ट्रेट साठी केले की यानंतर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच करावी लागेल ती म्हणजे या उदाहरणाद्वारे समजू या समजा आपल्याकडे ४ वेगवेगळ्या प्रमाणातील पॉली डी लायसिन आहे जसे की पीएलडी वन पीएलडी टू पीएलडी थ्री पीएलडी फोर याप्रमाणे आता यानंतर खरा प्रयोग सुरु होतो तर या अश्या चार नमुन्यांवर तुम्हाला सेल्स मेडीयम सोबत टाकाव्या लागतील आता यांच्यामधील अटॅचमेंट प्रॉपर्टीज बघायच्या झाल्यात तर तुम्ही त्या अश्या प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने बघू शकता तर समजा तुमच्याकडे अश्या प्रकारचे सेल्स असलेले सस्पेन्शन आहे आणि इथे या निळ्या रंगाने दाखविल्याप्रमाणे तुमच्याकडे असलेल्या सेल्स ह्या मेडीयम मध्ये तरळत आहेत आता अश्या प्रकारे तुम्ही सेल्स प्लेट करता आता सेल्स च्या सभोवताली मेडियमची पातळ अशी परत असते तर एक कव्हर स्लिप घ्या आणि त्यावर थोडे सेल्स चे सस्पेन्शन घ्या आणि थोडं थांबून एकदा त्याकडे बघा लक्ष द्या की ते सस्पेन्शन कव्हर स्लिप वर पसरते का नाही आणि हेच तुमचं सर्वात पाहिलं निरीक्षण ठरतं तर समजा उदाहरणासाठी या इथे हा तुमचा सबस्ट्रेट आहे आणि या छोट्याश्या टेस्ट ट्यूब मध्ये समजा तुमच्या सेल्स आहेत ज्या की तुम्ही आयसोलेट केलेल्या आहेत तर हे असे मी तुम्हाला दाखवतो तर ह्या तुमच्या सेल्स आहेत आणि या सेल्स मेडीयम मध्ये अश्या प्रकारे तरळत आहेत एकदा का तुम्ही हे सस्पेन्शन अश्या प्रकारे इथे टाकलं तर एकतर ते सुरुवातीला असेच इथे पडून राहील किंवा फक्त काही वेळेसाठी तिथे तसेच पडून राहील किंवा दुसरा पर्याय म्हणजे ते या अश्याप्रकारे पसरणार इथे मी सेल्स गडद निळ्या रंगाने दर्शवित आहे किंवा ते अगदी जलद गतीने याप्रमाणे पसरेल तर या सर्व शक्यता आहेत आणि तुम्ही या प्रक्रियेला टाइम म्हणजेच कालानुरूप बघू शकता तर हे अश्याप्रकारे तुम्ही बघू शकता की हे अश्या प्रकारे होऊ शकते किंवा जसे आहे तसेच राहू शकते किंवा हे असे होऊ शकते तुम्ही हे होतांना मायक्रोस्कोपीने नक्कीच बघू शकता तर अश्या प्रकारे तुम्हाला एका मायक्रोस्कोपची आवश्यकता असेल जो की तुम्हाला लक्षात आणून देईल की या मॉलिक्यूलची पेशींसोबत कशी प्रक्रिया होत आहे आणि या प्रक्रियेच्या आधारे तुम्ही बघू शकता की सरफेस कसा वागत आहे किंवा ही माहिती तुमच्या कॉन्टॅक्ट अँगल मेझरमेन्टच्या माहितीसोबत जी की पेशी नसतांना घेतली गेली होती त्यासोबत मेळ खाते किंवा कसे हे तुम्ही बघू शकता या दोन्ही माहितींमध्ये किती साम्य आहे किंवा या किती प्रमाणात भिन्न आहेत किंवा किती मेळ बसतो हे बघता येते दुसरी गोष्ट जी तुम्ही करू शकता ती खूप सोपी आहे ती म्हणजे तुम्ही ही डिश घ्या आणि समजा तीस मिनिटे थांबा आणि त्यानंतर ही डिश अगदी थोडी तिरकी करून बघा तर ही अशी तुमची डिश आहे आणि तुम्ही याप्रकारे हिचा थोडा अँगल बदला अर्थातच तुम्हाला अजून मेडीयम टाकावे लागेल जर का या पेशी चिकटणाऱ्या नसतील तर तुम्ही बघाल की अर्ध्या तासानंतर या पेशी या पृष्ठभागावर घरंगळत चालल्या आहेत आणि हे सगळं मी माझ्या अनुभवातून बोलतोय की जर पेशी चिकटणाऱ्या असतील तर त्या १५ ते ३० मिनिटांत चिकटतात आणि तरीसुद्धा काही पेशी चिकटणार नाहीत तर अश्या काही पेशींना त्रुटी समजून सोडून द्यावे लागेल जे की नेहमीच होत असते पण जर का त्या पेशी चिकटणाऱ्या असतील आणि जर का तुम्ही ही डिश अगदी थोडी तिरकी केलीत तर इथे मी तुम्हाला काही सुचवू इच्छितो समजा ही ती डिश आहे जिथे तुम्हाला सेल्स वाढवायच्या आहेत आणि समजा ही कव्हर स्लिप तुमच्याकडे आहे जी की एखाद्या अमुक पदार्थाने आच्छादित केलेली आहे आणि या तुमच्या सेल्स म्हणजेच पेशी या इथे आहेत आणि आता अश्याप्रकारे तुम्ही ही डिश थोडी तिरकी करा अगदी थोडी कदाचित या अश्याप्रकारे इतकी तुम्ही समजू शकता मी किती म्हणतोय ते अगदी थोडी आणि अशी थोडीशी तिरकी केल्यावर तुम्हाला दिसून येईल की जर या पेशी सबस्ट्रेट वर चिकटल्या असतील तर तुम्हाला अजिबात दिसणार नाहीत किंवा अगदी थोड्या पेशी घरंगडतांना दिसतील हे बघतांना खूप छान दिसेल तुम्ही बघाल की त्या पेशी उड्या मारत आणि घरंगळत खाली सरकतील पण काही पेशी तुम्हाला अश्या दिसून येतील की ज्या थोड्याफार प्रमाणात एका प्रकारे सरफेस वर चिकटल्या असतील आणि या टप्प्यावर जर का कोणी शोध लावू शकले तर हे बघणे अत्यंत रोचक राहील की हे असे यामुळे होत आहे कारण की पेशींनी पृष्ठभागावर एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्स टाकायला सुरुवात केलेली आहे तर पुन्हा आपल्या मुख्य विषयाकडे येऊ या छोट्या छोट्या निरीक्षणांवरून तुम्ही या गोष्टीचा तपास लावू शकाल की पेशी सबस्ट्रेट वर व्यवस्थितपणे चिकटत आहेत किंवा नाहीत आणि एक सर्वमान्य नियम असा आहे की ३० मिनिटांनंतर किंवा समजा काहीवेळेस मी अगदी एक तासापर्यंत गेलेलो आहे तुम्ही पूर्ण डिश उरलेल्या मेडीयम ने भरून काढा आणि तिला सी ओ टू इन्क्युबेटर मध्ये वाढ होण्यासाठी ठेवून द्या जर का वाढ सी ओ टू वर अवलंबून असेल तर सी ओ टू इन्क्युबेटर ची आवश्यकता पडेल किंवा तुम्ही त्यांना अश्या प्रकारे तुम्ही वापरत असलेल्या मेडीयमच्या अनुषंगाने एयर इन्क्युबेटर मध्ये वाढीसाठी ठेवू शकता माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की कोणत्या प्रकारे तुम्ही बफरिंग करणार आपण बफरिंगच्या आणि कोणकोणते इन्क्युबेटर्स वापरता येऊ शकतील या संकल्पनेवर नंतर बोलणारच आहोत पण आता या ठिकाणी या मुद्याचा स्वीकार करा की तुम्हाला ती पेशी असलेली डिश घेऊन तिला इन्क्युबेटर मध्ये ठेवावे लागेल आणि पेशींना त्यांची वाढ होण्यासाठी पोषक वातावरण द्यावे लागेल पॉली डी लायसिन च्या प्रमाणावर अवलंबून आपण सांगू शकू की हे पॉली डी लायसिन पेशींना चिकटण्यासाठी मदत करेल किंवा मदत करणार नाही आणि अजून जर का मी असे मानले की ह्या अश्याप्रकारे डोज बदलत आहे तर माझ्या म्हणण्याप्रमाणे हा तो झोन आहे जिथे की कदाचित तुम्हाला अटॅचमेंट दिसून येणार नाही माझ्या न्यूरल सेल च्या अनुभवाप्रमाणे मी असे झोन्स बघितले आहेत अश्या झोन्स मध्ये जरी सेल्स चिकटल्यात तरी परिणामकारक वाढ होत नाही किंवा विचित्र प्रकारची वाढ दिसून येते तर पॉली डी लायसिनचे खूप कमी प्रमाण योग्य असते आणि ज्याप्रकारे ते काम करते त्यानुसार असे निश्चितपणे वाटते की हे धनभार जे पॉली डी लायसिनच्या सरफेस वर असतात हे धनभार जे की एन एच टू ग्रुप्स चे असतात आणि जे तिथे उपलब्ध असल्यामुळे ऋणभारित सेल्स सोबत संवाद साधतात अशी सर्वमान्य धारणा आहे हा अगदी निश्चितच सुरुवातीचा टप्पा आहे आणि अश्या प्रकारची ही निश्चितच एक इलेक्ट्रोस्टॅटीक इंटरॅक्शन आहे आणि ही इलेक्ट्रोस्टॅटीक इंटरॅक्शन पेशीला खाली बसून सबस्ट्रेट वर स्थिर होण्यास मदत करते मी तुम्हाला हे सांगत आहे कारण की ह्या जागी पेशींना स्थिरावण्यासाठीची ही पहिली पायरी आहे ही इलेक्ट्रोस्टॅटीक इंटरॅक्शन एका प्रकारे पेशींना सबस्ट्रेट वर धरून ठेवते आणि नंतर त्यामुळे पेशींना खाली चिकटण्यासाठी थोडा अवधी मिळतो म्हणजेच समजा की एक उतार आहे आणि त्यावरून पेशी खाली घसरत आहे पण त्याचवेळी तिला आधार मिळतो आणि चिकटण्यासाठी अवधी मिळतो आणि याच कालावधीत पेशी आपल्या जेनेटिक मशिनरी ला एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्स तयार करायला सांगते जेणे करून अजुन घट्ट पकड बसविण्यास मदत होते इथे तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे या गुलाबी रंगाने मी पेशींनी टाकलेले ईसीएम दर्शवित आहे तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न कराल तर ही पूर्ण प्रक्रिया आपण अगदी पद्धतशीरपणे अभ्यासू शकतो जे की तुम्हाला जगभरात होत असलेल्या सेल कल्चर्स मध्ये घडून येतांना दिसून येणार नाही पण हे तेव्हा अजून जास्त महत्वाचे होऊन जाते ज्यावेळी आपण सेल बेस्ड बायोसेंसर च्या वापराबद्दल बोलतो मायक्रोफ्लुइडिक डिव्हाइसेसच्या वापराबद्दल बोलतो आणि जसे की तुम्हाला माहीतच आहे आपण लॅब ऑन अ चिप बद्दल बोलतो ही काही महत्वाची उदयोन्मुख तंत्रे आहेत जसे की लॅब ऑन चिप सेल बेस्ड बायोसेंसर्स या सर्व गोष्टींसाठी किंवा ही तंत्रे इंडस्ट्री च्या पातळीवर जसे की ड्रग स्क्रिनिंग आणि इतर गोष्टी याच्याशी निगडित उद्योगात विकसित करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे अतिशय परिपूर्ण असे सेल सरफेस अनालिसिस करणे हे होय मी या गोष्टीवर इतका जोर का देत आहे हे तुम्हाला आपल्या नंतरच्या चर्चेत सांगणार आहेच कारण की अश्या काही महत्वाच्या समस्या आहेत ज्यांना वर्तमानात जगभरातील अश्या प्रकारचे काम करणाऱ्या लोकांना प्रयोगांची पुनरावृत्ती करतांना सामोरे जावे लागते आणि नंतर त्यांच्या लक्षात येते की एका प्रकारे सांगायचे झाले तर या लोकांना जे परिणाम मिळतात ते तर्कसंगत नसतात किंवा ते आधीच्या परिणामांशी मेळ खात नाहीत आता आपण अश्या इंटरॅक्शन्स बद्दल बोललो ज्या की शक्यतो पॉली डी लायसिन आणि कोलॅजिन नव्हे पॉली डी लायसिन आणि तिथे उपलब्ध असलेल्या पेशींच्या दरम्यान घडून येतात ज्या की दोन स्तरांवर होतात अनुक्रमे सांगायचे झाले तर पहिल्या स्तरावर ह्या इथे ही पेशी असते आणि या इथे हे सबस्ट्रेट असते आणि सर्वात पहिल्यांदा इथे इलेक्ट्रोस्टॅटीक इंटरॅक्शन घडून येते यानंतर दुसऱ्या स्तरावर इथे असलेली ही पेशी स्थिरावते आणि तिचे स्वतःचे एक्सट्रा सेल्युलर मॅट्रिक्स किंवा ईसीएम बाहेर टाकायला सुरुवात करते तर हे घटनाचक्र लक्षात ठेवून आपण पुढे जाऊ या आणि अर्थातच आपण अश्या प्रकारच्या इन्टेरॅक्शन्स बद्दल बोललो ज्या की होण्याची शक्यता असते जसे की आता आपण मागे चर्चा केलेली यादी पहिली तर याबद्दल आपण बोललो आणि आता आपण यातील कोलॅजिन बद्दल बोलूया कोलॅजिन च्या परिस्थितीत सुद्धा आपण अगदी पूर्वीसारखेच काम करु आपण एक सबस्ट्रेट घेऊ आणि आपण कोलॅजिन प्रोटीन बफर मध्ये विरघळवून द्रावण तयार करू तर इथे तुम्ही पाणी वापरणार नाही आहात तुम्हाला इथे बफर वापरावे लागणार तर हे इथे आहे कोलॅजिन आणि इथे आहे बफर ज्यामध्ये ते विरघळते आणि आता पुन्हा आधी जे केले त्याची पुनरावृत्ती करू आपण कोलॅजिन आणि थोडेसे बफर घेऊन कोलॅजिन च्या निरनिराळ्या प्रमाणातील द्रावण तयार करू आणि आता सबस्ट्रेट वर याचे आच्छादन तयार करू जसे की मी तुम्हाला सांगितले कोलॅजिन वेगवेगळ्या प्रमाणात घेता येऊ शकेल तुम्ही कोलॅजिनची थीन लेयर तयार करू शकता तुम्ही कोलॅजिनचे थीन जेल तयार करू शकता किंवा थीक जेल तयार करू शकता अश्या प्रकारे तुम्ही पुष्कळशा शक्यता लक्षात घेऊन त्यांच्याभोवती आपले संशोधन कोलॅजिन सोबत करू शकता जसे की आपण इथे बघितले उदाहरणास्तव तुमच्याकडे या इथे हा मॉलिक्यूल आहे तर आता जर का तुम्हाला याची थीन लेयर घेऊन काम करायचे असेल तर तुम्हाला अगदी कमीत कमी मॉलिक्युल्स घेऊन काम करावे लागेल आणि याबरोबरच तुम्हाला त्याला सबस्ट्रेट वर सर्वत्र इथे दाखविल्याप्रमाणे पसरवता आले पाहिजे यामुळे इथे थीन लेयर तयार होते आता समजा तुम्हाला याची जेल तयार करायची असेल तर तेही खूप सोपे आहे तर जेल तयार करण्यासाठी आपण काय कराल तर समजा आपल्याला ही थीन जेल तयार करायची आहे तर अश्या प्रकारची थीन जेल आपण तयार करू शकतो तर प्रमाण वाढवून वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर आपण काय करतोय आपण फक्त इथे या कोलॅजिनचे चे प्रमाण वाढवतोय आपण कोलॅजिनचे प्रमाण वाढवून यामध्ये घट्टपणा आणत आहोत आणि यामुळे कोलॅजिन मॉलिक्युल्स एकमेकांच्या जास्त जवळ येतील इथे दोन स्तरांवर इंटरॅक्शन होईल एक प्रकारची इंटरॅक्शन जी की तुम्हाला घडवून आणावी लागेल ती म्हणजे कोलॅजिनच्या मॉलिक्युल्स मधली आपसात होणारी इंटरॅक्शन होय ही अशी इंटरॅक्शन असेल की जी कोलॅजिन मॉलिक्युल्स ला एकत्र आणेल तर दुसऱ्या स्तरावरील इंटरॅक्शन म्हणजे उघडे सरफेस जे की मी तुम्हाला इथे या अश्याप्रकारे दाखवत आहे तर हा सरफेस तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण या ठिकाणी पेशी इंटरऍक्ट होतील तर काळ्या रंगाने जे मी इथे दाखवत आहे त्या सेल्स आहेत ही या इथे होणारी इंटरॅक्शन खूप महत्वाची असेल दुसरी पद्धत तेव्हा वापरली जाते जेव्हा की आपल्याला थीक जेल तयार करायचे असेल समजा उदाहरणार्थ तुम्हाला संपूर्ण मॅट्रिक्स एका जेल च्या स्वरूपात पाहिजे असेल यात काही प्रकारची खूप जटिल अशी इंटरॅक्शन जी काहीश्या अश्या प्रकारची असेल तर आता जेव्हा तुम्ही अश्या प्रकारचे काही करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला यात जास्त प्रमाण घ्यावे लागेल तर आता ह्या दोन चित्रांमधील फरक बघा म्हणजेच एक हे चित्र आणि एक हे चित्र यांची तुलना करा जर का तुम्ही तुलना केली तर तुम्हाला दिसून येईल की घट्टपणा अगदी वाढलेला आहे घट्टपणा वाढलेला आहे आणि यामुळे यात पुन्हा दोन पैलू निर्माण झालेत तर यापैकी पहिला महत्वाचा पैलू म्हणजे या कोलॅजिन मॉलिक्युल्समधील आपापसातील अंतर किती असेल तर इथे ही परिस्थिती एका ग्लास सबस्ट्रेटच्या थीन फिल्म वर पेशींची वाढ करण्यासारखी नाही किंवा थीन फिल्म किंवा थीन जेल नाही तर इथे आपल्याकडे एक संपूर्ण जेल आहे आणि आपल्याला या जेल वर पेशींची वाढ घडवून आणायची आहे दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर आपल्याला एक थ्री डायमेन्शनल कल्चर तयार करायचे आहे आणि जर का आपल्याला एक थ्री डायमेन्शनल कल्चर तयार करायचे असेल तर अजुन काही मापदंड आपण विचारात घ्यायला हवेत तर अजून काही स्लाईड मधील बदलांसकट आपण यापुढील व्याख्यानात चर्चा करू